सिग्मंड फ्रॉइड यांनी केलेली मांडणी आपण बघितली आज आपण निओ फ्रॉइडियन्सनी केलेली मांडणी पाहू तर आपण अल्फ्रेड एडलर पासुन सुरुवात करु एडलर चे काम हे वैयक्तिक मानसशास्त्र बाबत आहे यामध्ये मुख्यत्वे त्यांनी प्रभुत्व श्रेष्ठत्व आणि स्थान या संकल्पना मांडलेल्या आहेत माणसाला एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्याची इच्छा असते त्यासाठी त्याला खूप ताकद मिळवायचे असते त्याबाबतीत श्रेष्ठत्व प्राप्त करायच असतं त्यासाठी तो आपल्या सामाजिक स्थानाबद्दल खूप जागरूक असतो यानंतर यावर अल्फ्रेड एडलर यांनी न्यूनगंड ही संकल्पना मांडली मुळात इन्फेरीयोरीटी कॉम्प्लेक्स ही जन्मजात आणि सार्वत्रिक असते असे त्यांचे म्हणणे होते तर हा न्यूनगंड इन्फेरीयोरीटी कॉम्प्लेक्स काही प्रमाणात आपल्या सगळ्यांमध्ये असतो आपण याबाबत दोन गोष्टी करतो एक तर आपण त्याची कुठल्यातरी पद्धतीने भरपाई करतो किंवा त्यासाठी कुठलीतरी किंमत मोजतो आणि ही इन्फेरीयोरीटी कॉम्प्लेक्स आहे ज्याने शेवटी आम्हाला श्रेष्ठत्व आणि पुढे जाण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले तर मला माझ्या मर्यादेची जाणीव आहे आणि मला हे समजले आहे की इतरांच्या तुलनेत काही निकषांमध्ये माझ्यामध्ये काही कमी आहे आणि आता मी पुढच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या कमतरतेवर मात करण्याचा मी प्रयत्न करतो मी त्याची भरपाई करतो आणि त्या प्रक्रियेमध्ये मी अधिकाधिक श्रेष्ठ बनतो पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपण ह्या न्यूनगंडा बद्दल इन्फेरीयोरीटी कॉम्प्लेक्स बद्दल बोलतोय ही पुरुषी पणा म्हणून वापरली गेलेली संकल्प आहे एडलर च्या म्हणण्याप्रमाणे या न्यूनगंडाच्या भीती बाहेर येण्यासाठी आपण अधिकाधिक सशक्त होण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यासाठी जी किंमत मोजावी लागते ती खूप अमानवीय असू शकते या किंमत मोजण्याला आपण पुरुषी पण म्हणतो 1912 मध्ये एडलर यांनी पुरुषी संकल्पनेच्या जागी श्रेष्ठत्वासाठी संघर्ष ही संकल्पना मांडली आणि पुढे त्याऐवजी परिपूर्णतेसाठी संघर्ष ही संकल्पना रूढ केली त्यांनी येथे ठळकपणे फ्रॉइडियन दृष्टिकोनाचे समर्थन केलेले दिसून येते फ्रॉईड यांच्या मनोविश्लेषणाच्या संकल्पनेमध्ये न्यूनगंड म्हणजेच इन्फ़ेरिओरिटी कॉम्प्लेक्सची आणि पुढे जाण्याची व्यक्तीची ईर्षा त्यासाठीचा संघर्ष आणि श्रेष्ठत्व मिळवण्यासाठीची धडपड या संकल्पनांची भर पडलेली दिसून येते आणखी एक संकल्पना एडलर यांनी मांडली ती म्हणजे ऑर्डिनल पोझिशन ऑफ द चाइल्ड म्हणजेच मुलांच्या जन्मस्थानाचा क्रम म्हणजे तुमच्या पालकांचे तुम्ही कितवे अपत्य आहात जसे की पहिले दुसरे तिसरे किंवा एकमेव अशा पुढचा क्रमाने अशा अर्थाने ही संकल्पना मांडली होती तर अॅडलरने म्हटले आहे की जर कुणी एखादी व्यक्ती पहिले मूल असेल तर आई वडील दोघांचेही त्यच्याकडे एकसंध लक्ष असते पण आता जेव्हा नवीन बाळ जन्माला येते तेव्हा तुम्हाला डिट्रोमोनमेंटचा आघातजन्य अनुभवाचा अनुभव येतो पहिल्यांदा जन्माला आलेल्या बाळाच्या रूपाने तुम्ही एकट्यानेच लक्ष वेधले आणि नंतर आयुष्यातील दुसरे बाळ आले आणि हा एक अत्यंत क्लेशकारक अनुभव बनला कारण तुम्हाला जाणवले की तुम्हाला आता पालकांनी दुर्लक्षित केले आहे आपण ज्या स्थितीचा आनंद घेतला त्यावरून जर कुणी कुटुंबातील दुसरा जन्मलेला मुलगा दुसरा मुलगा असेल तर ही मुले अधिकाधिक उपलब्धिभिमुख किंवा यशाची भुकेली असतात ही अॅडलरची संकल्पना आहे आणि जर कोणी शेवटचं मूल म्हणून जन्म असेल तर त्यांना विविध समस्या होण्याचा धोका आहे न्युनगंडाची तीव्र भावना आणि त्यांच्यात स्वातंत्र्य नसल्यामुळे ते मोठ्या भावंडांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त आहेत आणि अॅडलरच्या मते ते खूप स्पर्धात्मक आहेत अॅडलर गमतीशीरपणे पुढे असे म्हणतात की काय घडते हे समजून घेण्याच्या मर्यादेपर्यंत आपण असे म्हणू शकता की या मुलांमध्ये स्वताबद्दलची जाणीव वाढली आहे आणि श्रेष्ठत्वाची भावना अतिशयोक्तीपूर्ण आहे कारण ते त्यांच्या काळजी करणाऱ्यांवर खूप अवलंबून आहेत त्यांना सहकार्याची भावना नसते आणि सामाजिक पणाचा अभाव असतो म्हणून मी येथे सारांशाने सांगू शकतो की तेथे काही नेणीवे बद्दल आहे आणि मनोविश्लेषक आराखड्यासंबंधीच्या इतर मुख्य भूमिकांबाबत अॅडलरची प्रमुख संकल्पना मुलाची सामान्य स्थिती नाही तर मूलभूत न्युनगंडाबद्दल आणि या नुकसानभरपाईबद्दल आणि त्याबद्दल चर्चा करण्याबद्दल आहे या गुंतागुंतीची भरपाई शेवटी उच्च स्थान म्हणजेच श्रेष्टत्व मिळविण्यास प्रवृत्त करते संपूर्ण मनोविश्लेषक चौकटीला मोठी झेप देणारा आणखी एक मनोविश्लेषक म्हणजे कार्ल गुस्ताव जंग जंग कॉम्प्लेक्स विषयी बोलतात आणि त्यांनी केलेल्या मांडणीला विश्लेषक मानसशास्त्र असे म्हटले जाते ते म्हणातात की कॉम्प्लेक्स मुळात कल्पनांचे जाळे असतात ज्यांना सामूहिक जाणीवेवर बेतलेल्या भावनांच्या जोरावर एकत्रित केल्या जातं जंग यांच्यामते मानवी सामूहिक भावना ह्या मुळात मानव वंशाच्या भूतकाळातील अनुभवांशी जोडलेल्या असतात यामध्ये मानवी शरीराचा मागील अनुभव मानवी भूतकाळाच्या स्मरणशक्तीचा तसेच पूर्व मानव आणि प्राण्यांच्या पूर्वजांचा समावेश असलेल्या आदिम प्रतिमांचा समावेश आहे अनेक प्रकारचे पौराणिक आख्यायिका आणि धार्मिक श्रद्धा आमच्या सामूहिक नेणीवेत आणि आमच्यातील न्युनगंडात समाविष्ट आहेत ज्याने नेणिवेची सामग्री वैयक्तिकृत केली जाते जंग पुढे म्हणतात की पुरातन वास्तू सामान्यीकृत असतात आणि त्या सामूहिक नेणिवेच्या सामग्रीत असतात म्हणूनच मुळात जंग म्हणतो की नेणिवेच्या घटकांपैकी एक म्हणजे सामूहिक नेणीव जी मुख्यतः आपण आपल्या पूर्व मानवी टप्प्यातून घेतलेली आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण सर्व जण आपल्या मानवी भूमिकेचा सामान्य अनुभव म्हणून सामुहिक किंवा सामाजिक करतो परंतु नंतर जंग यांनी वैयक्तिक नेणीवे बद्दल देखील आपले म्हणणे मांडले आहे आणि पुढे ते म्हणतात की वैयक्तिक नेणीव मुळात तो किंवा ती मानसशास्त्रात दडपण्याचा प्रयत्न करते अशा कोणत्याही जागरूक अनुभवातून विकसित होते त्यांनी या अभिव्यक्तीची दडपशाही आणि दडपशाहीची अभिव्यक्तीच्या प्रक्रियेचे छान वर्णन केले आहे साहजिकच आपल्याला दडपणाविषयी जे काही वाटते त्याबद्दल आपल्याला जे वाटते त्यची ही एक मुक्त अभिव्यक्ती आहे जेव्हा आपल्याला आपल्याला जे वाटते असे वाटते तेव्हा आपल्याला काय वाटते हे माहित असते परंतु आपण ते जास्त प्रमाणात व्यक्त करत नाही तर मानसशास्त्र असे म्हणेल की आपण ते दडपले आहे दडपशाही ही एक अतिशय मनोरंजक संकल्पना आहे दडपण हीच भावना आहे जेव्हा आपण उमेदीच्या वेळी बाळगली म्हणून एक व्यक्ती म्हणून आपल्या स्वत ला कल्पना नाही की आपण काय अनुभवलेले आहे किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल काय वाटते याबद्दल आपण फक्त गुप्तता ठेवल्यामुळे माहिती नाही म्हणून दडलेला आशय त्या व्यक्तीस कधीच ठाऊक नसतो परंतु दडपलेल्या आशयाबद्दल आपल्याला माहिती असते म्हणून ते दडपशाहीबद्दल बोलतात आणि ते असे म्हणतात की जेनेकरून ती नेणीव आहे म्हणून वैयक्तिक जाणीव अनुभव जेव्हा तो दडपला जातो तेव्हा तो आपल्या नेनिवेस भर घालत असतो कारण आपण दडपलेला असतो म्हणूनच तो जाणीवपूर्वक उपलब्ध होणार नाही जंग नुसार वैयक्तिक नेणीव मुळात दडलेल्या लहान मुलांच्या आठवणी असतात विसरलेल्या घटनांच्या किंवा अल्पदृष्टीने जाणवलेल्या अनुभवांच्या आणि म्हणूनच ते एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीबाबत सतत बदलत असतात आणि जंग या विशिष्ट वैयक्तिक व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल चिंता व्यक्त करतात कारण आपले बालपणातील अनुभव कसे होते यावर हे अवलंबून आहे लहानपणी मी तुमच्यापेक्षा तुलनेने काहीतरी वेगळंच अनुभवलेलं असेल आणि मी आणि तू लहानपणी अनुभवलेल्या गोष्टी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळया असू शकतील आणि हे अर्भकाच्या आठवणींचे भाग असल्यामुळे ते आपल्याला उपलब्ध नाही परंतु जंग यांच्या अनुसार हे आपल्याला त्रास देत आहे आणि म्हणूनच बालपण अवस्थेत बदल झाल्यामुळे संपूर्ण दडपलेल्या शिशु आठवणी तयार होतात आणि मग विसरलेल्या काही घटनांनी ते नेणीव घटक बनतात आणि मग असे काही प्रकारचे अनुभव जे आपल्याला पूर्णपणे जाणवले याचा अर्थ पूर्ण विकसित होणारी धारणा प्रक्रिया झाली नाही आणि आम्ही त्याचा अनुभव घेतला आता ती आपल्या नेणीव अवस्थेत गेली आहे आणि जर आपण विसरलेल्या घटना आणि अलीकडील अनुभवांच्या आठवणीच्या पोरकट अवस्थेचे मिश्रण केले तर हे संयोजन आपल्याला एकमेकांपासून खूपच भिन्न बनवते मग जंग म्हणतात की वैयक्तिक नेणिवेचा आशय मुळात एक जाळं असतं आणि खरं तर जंग ने विकसित केलेली जागतिक चाचणी संघटना ही चाचणी हा न्युनगंड पुढे आणण्यासाठी होती मग त्यांनी व्याक्तीवादाचे जे वेगळेपण वेगळे केले त्या पद्धतीविषयी ते बोलले जे आपल्या प्रत्येकाला एकमेकांपेक्षा अगदी वेगळे बनवते मग जंग यांनी आर्केटाइप आणि २ प्रसिद्ध आर्केटाइप्स विषयी चर्चा केली ती म्हणजे अॅनिम आणि अॅनिमस आर्चीटाइप त्याशिवाय त्याने इतर आर्किटाइप्स म्हणून सेल्फ पर्सनॅलिटी आणि सावलीबद्दल बोलले आपल्याकडे नर शरीरात मादी असल्यास शारीरिकदृष्ट्या एक पुरुष आहे परंतु वर्तनानुसार आपल्याला त्या पुरुषामध्ये एक स्त्री आढळते जी अॅनिम आर्किटाइप आहे जिथे आपल्याला असे आढळले की कोणीतरी शारीरिकरित्या स्त्री आहे परंतु आपल्याकडे पुरुष गुणांबद्दल काय वाटते तर ते पुरुषात आहे आपण ज्याला अॅननिमस अनीमा Animus Anima असे संबोधले आहे ती महिला अॅनिमस आर्चीटाइप आता सर्वात लोकप्रिय आहे ज्याबद्दल आता सर्वत्र बोलले जात आहे परंतु जंग आणखी ३ आर्केटाइप्स बद्दल बोलतो जे मुळात नेणिवेच्या सर्जनशील बाबीसाठी उपयुक्त अशा वैयक्तिकरणाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात आणि उत्पादक व जागरूक अनुभवांनी बनलेले असतात ज्याबद्दल त्याने व्यक्त केले त्या व्यक्तिमत्त्वाविषयी मुळातच लोक इतरांच्या दृष्टीने पाहण्याची इच्छा दर्शवितात आणि सावली आर्केटाइप जी मुळात आपल्या सर्वांमध्ये वारशाने प्राप्त केलेली प्राण्यांची वृत्ती असते नंतर एरिक एरिकसन आले त्यांनी केलेल्या मांडणीला म्हणजे अहंकार अखंडतेसाठी शोध असे म्हटले जाते आणि जर आपणास फ्रॉइड आठवत असेल तर ५ टप्प्यांविषयी म्हणजे ओरल अनल फॅलीक लॅटेन्सी आणि जेनिटल अवस्थेत इरिकसन विकासाच्या अवस्थांबद्दल त्यांनी जे सांगितले ते मुळात मनोविश्लेषक विकासास साय्हाय्यक होते परंतु एरिकसन म्हणाले की या सर्व टप्प्यात मनो लैंगिक सायकोसेक्शुअल तसेच मनो सामाजिक सायको सोशिअल पैलू देखील व्यक्तीची वाढ आणि बदलास कारणीभूत आहेत आणि त्याने लांबलचक यादी दिली की तो म्हणाला की पहिला टप्पा म्हणजे बाल्यावस्थेचा टप्पा जो आता प्रथम वर्ष होता जो आता फ्रॉइडने दिलेल्या तोंडी टप्प्याशी जुळतो परंतु फ्रॉइडचा तोंडी टप्पा 0 ते 2 वर्षांचा होता जेथे इरिकसन म्हणतात की मूलतः बालपण फक्त एकच वर्षाचे आहे एक वर्षानंतर एरिकसनचा दुसरा टप्पा म्हणजे बालपणातील पहिला टप्पा जो 2 ते 3 वर्षांचा आहे आणि हा फ्रॉइडने प्रस्तावित केलेल्या अॅनल स्टेजशी संबंधित आहे परंतु लक्षात ठेवा फ्रॉइडची आता अनल अवस्था 2 ते 3 होती परंतु 0 ते 2 आता ओरल टप्प्यात होती तर या अर्थाने येथे थोडेसे वेगळे आहे की बाल्यावस्था केवळ एक वर्ष देण्यात आली आहे जिथे 2 ते 3 वर्षे कालावधी म्हणजे 2 वर्ष फ्रॉइडच्या अनल अवस्थेस दिले गेले आणि इरिकसनच्या मते हा बालपणाच्या आधीचा काळ होता मग ४ ते ६ वर्षे वयाच्या मध्ये फ्रॉइड 5 वर्षांवर थांबले आता ते म्हणाले की ३ ते ५ हा त्याच्यासाठी एक फॅलीक टप्पा होता परंतु इरिकसन म्हणतो की ४ ते ६ वर्ष याला त्याने खेळाचे वय म्हटले होते तेव्हां ते म्हणतात शालेय वय जे मुळात लॅटेन्सी अवस्थेशी संबंधित आहे ते फ्रॉइड ने प्रस्तावित केलेले लॅटेन्त स्टेज आहे जे ६ ते ११ वर्षांचे आहे मग पौगंडावस्थेचा टप्पा जो पाचव्या टप्प्याशी संबंधित असतो जो जेनिटल स्टेज १२ ते १३ किंवा १९ वर्षाचा आहे तर कुठेतरी १२ ते १३ दरम्यान ते सुरू होते ते एकोणीस पर्यंत आणि त्यानंतर इरिकसनच्या मते पुढील तीन टप्प्यांत यंग म्हणजे वयस्क वय जवळजवळ २० ते ६० मिडल एज म्हणजे मध्यम वयातील वय 65 वयोगटातील आणि नंतर परिपक्वतेचा शेवटचा टप्पा ज्यात परिपक्वतेची सुरूवात ६५व्या वर्षाला आहे आणि ती व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत जाते आता अहंकार अखंडतेबद्दल बोलण्याव्यतिरिक्त इरिकसन मॉडेलची ओळख यावरही आपले लक्ष केंद्रित केले ज्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या जीवनातील अवस्था कशा ओळखाल आणि नंतर आम्ही मूल्य प्राप्तीच्या बाबतीत अधिक आणि अधिक स्पष्टतेसह आपले लक्ष्य बदलत राहिलो तर ही एक मजेशीर गोष्ट होती आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर थोड्या वेळाने याला समांतर विचार करा तर आपण पुन्हा वर्तणूकवादी पध्दतीकडे येऊ तेव्हा आपण अनुकरण आणि आकार देण्याच्या मॉडेलिंगकडे येऊ तर तुम्हाला हे समजेल मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्पष्टीकरण मिळावे यासाठी निओ फ्रायडियन दृष्टिकोनातून हळू हळू बदल घडवून आणला गेला ज्यामुळे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्पष्टीकरण मिळावे यासाठी हे केले गेले त्यानंतर कॅरेन हॉर्नी आल्या कॅरेन हॉर्नी हिने सायकोएनालिटीक इंटरपर्सनल सिद्धांत याद्वारे मूलभूत चिंता आणि मूलभूत वैर भाव याबद्दल मांडणी केली आहे तिच्या मते मूलभूत चिंता बालपणात उद्भवते जेव्हा मुलाला या धोकादायक जगात खूपच असहाय्य वाटते तर ही धारणा म्हणजे जग मला ही धमकी देत आहे ही भावना आहे की मी असहाय्य आहे आणि हीच मुलासाठी चिंतेचा विषय बनली याला मूलभूत चिंता म्हणतात दुसरी संकल्पना आहे ती मूलभूत वैर भाव ही संकल्पना होती जिथे ती म्हणते की सामान्यत यासह मूलभूत चिंता उद्भवते आणि पालकांच्या वागण्याबद्दल असंतोष वाढतो ज्यामुळे या चिंताग्रस्त जगात आपण असहाय्य झालो यासाठी आपल्या पालकांना जबाबदार धरले जाते आणि या गोष्टीवर पालकांबद्दल नाराजी बाळगली जाते म्हणूनच जेव्हा आपणास पालकांचा राग येतो तेव्हा आपण चिंताग्रस्त होता आणि आपण आपल्या रागाची पुनरावृत्ती करत असता आपण आपल्या रागाला प्रतिबिंबित करता हार्नी म्हणतात की ही मूलभूत वैमनस्य भावना आहे हार्नी यांनी सामाजिक वर्तनाचे तीन मॉडेल्स मांडले त्यात पहिले जेथे एका बाबतीत आपण इतरांकडे जातो याला ती अत्यधिक अनुपालन म्हणते दुसरे जेव्हा आपण इतरांबद्दल जे बोलता त्याबद्दल हे बोलणे उत्तेजन आणि इतरांच्या वर्चस्वामुळे तृप्त होते आणि तिसरे ती म्हणते की इतरांपासून दूर जाणे ज्याचा संदर्भ हा माघार घेण्याच्या पद्धतीशी आहे तर मानवी व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी हे होते मनोविश्लेषक दृष्टीकोनाबद्दल आपण आता वर्तनवादी विचारांच्या अगदी अत्यंत प्रबळ विचारधरेकडे येऊ आणि आपण सुरुवातीस डोलार्ड आणि मिलेरँडबद्दल बोलू आणि नंतर आपण स्केनरियन पध्दतीकडे जाऊ आणि शेवटी आपण अल्बर्ट्स बंडुरास मॉडेल डोलार्ड आणि मिलरच्या दृष्टिकोनाबद्दल Alberts Banduras model Dollard and Miller's view point बोलू ज्याला प्राथमिक सामाजिक शिक्षण दृष्टिकोन म्हणून संबोधले जाते ज्यामध्ये त्यांनी लॅबमध्ये उंदीरांवर फ्रायडियनच्या न्यूरोटिक वर्तनाच्या संकल्पनेची चाचणी करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी मनोविश्लेषणाच्या संकल्पनेचे शिकण्याच्या सिद्धांतात रुपांतर केले ज्यामुळेच आपण येथे याचा उल्लेख करीत आहोत परंतु मुख्य म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे बी स्किनरच्या प्रस्तावातून समोर आले आपण त्याच्या प्रस्तावातून बरेच काही बघितले तेव्हा आपण शिक्षण सिद्धांतात ऑपरेटर कंडीशनिंग टॉकींग रिइंफोर्समेंट बद्दल चर्चा केली आहे आणि त्याच्या वेळापत्रकाबद्दल चर्चा करतांना फिक्स रेशन व्हेरिएबल रेशियो फिक्स इंटरवल आणि व्हेरिएबल इंटरवल बद्द्दलही चर्चा केली आहे आपण चर्चा करत होतो आणि मजबुतीकरण निश्चित गुणोत्तर वेळापत्रक बद्दल बोलत आहोत मूलभूत म्हणजे बदल गुणोत्तर वेळापत्रकात प्रत्येक निश्चित संख्येच्या प्रतिसादानंतर मजबुतीकरण दिले जाते निश्चित मुदतीच्या वेळापत्रकात मजबुतीकरणाच्या सादरीकरणासाठी कोणतीही संख्या निश्चित केली जात नाही ठराविक वेळ गेल्यानंतर दिले जाते तर बर्याच प्रतिसादाशी संबंधित नसून त्याचा कालबाह्य होण्याबरोबर संबंध आहे आणि नंतर शेवटचे अंतर बदलण्याचे वेळापत्रक होते जिथे मजबुतीकरणासाठी कोणतेही निश्चित अंतर नाही आता जर आपण आपल्या जीवनाचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनातील त्या अनुभवांचे अनुभव आपल्याला दृढ बनवतात जे आपल्याला जीवनातील अनुभवांचे अनुभव देतात जे मुळात आपल्यात घृणा उत्पन्न करतात आणि त्याच परिस्थितीत आमल्या प्रतिक्रियेने आपल्याला पुन्हा दृढ केले मजबुतीकरणाच्या या वेळापत्रकांवर आपल्या जीवनातील अनुभवांचे नकाशे सहज तयार केले जाऊ शकतात आणि मग तुम्ही विचार करू शकता की जीवनातल्या गोष्टींच्या समूहाला मी अगदी विशिष्ट मार्गाने प्रतिसाद देण्याची अट का धरली गेली आहे आता उंदीर आणि कबूतरांनंतर त्याने मानवी बाळांमध्ये ऑपरेटेंट कंडिशनिंग दाखविली आहे परंतु आपल्या स्वत च्या जीवनातील अनुभवांबद्दल विचार करा आणि आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या आवृत्त्यांचा विचार करा म्हणूनच आपण अनुभवलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या परिस्थिती आणि आपण ज्या परिस्थितीत प्रतिक्रिया दिली त्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा सकारात्मक आणि नकारात्मक अभिप्राय मिळालेल्या प्रतिक्रियेचा प्रकार आपण मजबुतीकरणाच्या वेळापत्रकात अगदी छान मॅप करू शकता आणि नंतर आपण विचार करू शकता खरं तर आपण केवळ त्या वर्तनांची पुनरावृत्ती करणे सुरू करता जे आपल्याला वातावरणातील दृढतेने परिपूर्ण वातावरणामुळे दृढ केले गेले होते ज्यामुळे आपण जीवनात अशा प्रकारच्या प्रतिक्रियेला प्रतिबिंब करतो परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट जी स्कीनर बोलले जी अगदी सहजपणे व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी तयार केली जाऊ शकते ती जीवाच्या वर्तनास हळूहळू आकार देणारी असते हळूहळू आकार घेत ती सलग अंदाजे प्रक्रियेद्वारे तयार केली जाते म्हणूनच आपल्या आयुष्यात निवडकपणे मजबुतीकरण केले आहे अशा विशिष्ट प्रतिसादांना अधिक मजबुती दिली जाते आपण सतत नजीकच्या पद्धतीचा अवलंब करतो आणि हळूहळू आपण आकार घेतो शेवटी आपण ज्याला असे म्हणू शकतो की हे आपले व्यक्तिमत्व आहे आता उदाहरणार्थ आपण अंधश्रद्धेच्या वर्तनाची उदाहरणे घेऊ शकता जेव्हा ते आकस्मिक मजबुतीकरणामुळे विकसित होते आता सुरुवातीला असे घडते की काही अस्पष्ट रीइन्फोर्स्ड प्रकाराचे वर्तन काही व्यक्तींना दिले जाते जसे की आपण पालक असल्यास जर आपण काळजीवाहू असाल तर त्यांनी आपल्या वर्तनास अस्पष्टपणे आपल्या वर्तनावर दृढनिश्चय केले होते की आपण काय व्हावे असे त्यांना वाटले आणि मग असे काय होते की एकदा या मजबुतीकरणामुळे आपण अशा प्रकारचे वर्तन स्थापित केले तर आपण भिन्नतेचा शोध घ्याल जे आपल्याला पाहिजे असलेल्याच्या अगदी जवळ येईल आणि यामुळेच आपल्याला एक अनोखा स्पर्श मिळतो आणि अर्थातच स्कीनर वर्तन सुधारणेबद्दल देखील बोलले आता वर्तन बदलणे आणि या २ संकल्पनांना आकार देणे जर आपण मुळात ते जुळत असाल तर असे काय होईल की आपण संस्कृती डिझाइन करण्याचा विचार करू शकता ज्यामुळे आपोआप चांगल्या गोष्टींना बक्षीस मिळेल आणि समाजातील वाईट घटक हळूहळू वेगळे होतील तर आज आम्ही वर्तनवादी दृष्टिकोनाबद्दल बोललो आम्ही मॉडेलिंगच्या अल्बर्ट बंडुरास प्रस्तावाबद्दल बोलू शकत नाही म्हणून आपण पुढील भेटीत अल्बर्ट बंडुराने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण वर्तनवादी मॉडेलबद्दल आपण बोलू आपल्या जीवनात मॉडेलिंग कशी महत्वाची भूमिका निभावते याबद्दल चर्चा करू